तर या व्याख्यानात आम्ही फॉल्ट मॉडेलिंग विषयी चर्चेने सुरुवात केल्यासारखेच सांगितले तर फॉल्ट मॉडेलिंग मी म्हटल्याप्रमाणे एकूण चाचणी प्रक्रियेतील ही पहिली आणि एक महत्वाची पायरी आहे तर प्रथम पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करूया की आपल्यास दोष मॉडेलची आवश्यकता का आहे तर आपल्याला शेवटचे व्याख्यान माहित आहे आम्ही याचा थोडक्यात उल्लेख केला पहा आम्ही चिपमध्ये असलेल्या शारीरिक दोषांची संख्या नमूद केली आहे खरं तर हे असीम प्रमाणात असू शकते तर हे अवघड आहे कठीण खूप आहे आपण हे करू शकता तुम्ही ते अशक्य आहे असे म्हणावे सर्व मोजणे आणि त्यांचे विश्लेषण करणे अशक्य संभाव्य दोष आहे संभाव्य दोषांची संख्या असीम असू शकते तर मग आपण काय करतो या भौतिक दोषांचे आपण अमूर्त करतो आणि आम्ही काही फॉल्ट मॉडेल्स परिभाषित करतो कधीकधी लॉजिकल फॉल्ट मॉडेल म्हटले जाते कारण हे दोष नसून प्रत्यक्षात नसतात चिपमध्ये घडत आहे आम्ही तर्कसंगतपणे गृहीत धरत आहोत किंवा विचार करीत आहेत की चिप जणू असे वर्तन करीत आहे दोष किंवा हा दोष बरोबर असतानाही हा प्रकार घडला आहे तर हे काय करून आपल्याला मिळणारे फायदे आहेत का विचारात घेतल्या जाणार्या दोषांची संख्या कमी करून कमी केली जाऊ शकते असे केल्याने चाचणी निर्मिती आणि फॉल्ट सिम्युलेशनची प्रक्रिया सुलभ केली जाऊ शकते आणि ती असू शकते कारण आम्ही सदोष यादी दिली नाही तर चाचणी जनरेटर काय करेल चाचणी जनरेटरला माहित नाही की आपण कोणते दोष शोधण्याचा प्रयत्न करीत आहात योग्य दोष संख्या बरेच असू शकतात तर आणि तसेच आपण फॉल्ट कव्हरेजचे मूल्यांकन करू शकता आणि आपण चाचणीच्या वैकल्पिक संचाची तुलना करू शकता आपल्यासारख्या वेक्टरने 2 चाचणी सेल टी 1 आणि टी 2 म्हटले आहे त्यापैकी कोणता चांगले आहे हे शोधून काढू इच्छित आहात आपण काही प्रयोग करू शकता आणि पहा की टी 1 शोधू शकतो 85 चुकांपैकी आणि टी 2 90 दोष शोधू शकतो तर टी 2 चांगले होईल तर जोपर्यंत आपला दोष नसतो तोपर्यंत मॉडेल आपण या प्रकारचे परिमाणात्मक विश्लेषण योग्य करू शकत नाही आता या फॉल्ट मॉडेल्सना अमूर्ततेच्या अनेक स्तरांवर परिभाषित केले जाऊ शकते जसे सर्किट असू शकते अॅबस्ट्रॅक्शनच्या अनेक स्तरांवर वर्णन केले आहे तर अशा प्रत्येक स्तरावर आपण संचाचा संच परिभाषित करू शकता दोष आणि काही गोषवारा करू आता स्पष्टपणे जेणेकरून आपण खालच्या स्तराकडे अधिक तपशीलांचे वर्णन करता तेव्हा आपले मॉडेल तयार होईल अधिक अचूक व्हा परंतु दोषांची संख्या देखील वाढत जाऊ शकते ठराविक वर्णन स्तर खालीलप्रमाणे आहेत तर आपण वर्तनविषयक विचार करू शकता अशा उच्च पातळीचे स्तर विशिष्टता जेथे उच्चस्तरीय भाषेत त्याच्या वर्तणुकीच्या दृष्टीने सर्किटचे वर्णन केले जाते व्हीएचडीएल व्हॅरिलॉग किंवा इतर भाषा देखील या ठिकाणी आहेत तर आपण विचार करू शकता की कोणत्या प्रकारचे दोष आहेत त्या पातळीवर भेदभाव होऊ शकतो त्यानंतर आपण जिथे पहात आहात तेथील आपली फंक्शनल पातळी फंक्शनल ब्लॉक्स आरटीएल पातळीवरील काही फंक्शनल ब्लॉक्स विशेषत नंतर स्ट्रक्चरल पातळी सामान्यत हे गेट स्तरावर कार्य करते तर गेट स्तरावरील नेटलिस्टच्या स्तरावर कोणत्या प्रकारचे दोष असू शकतात स्विच लेव्हल म्हणजे ट्रांझिटर पातळी आणि भूमितीय पातळी म्हणजे लेआउटच्या स्तरावर तर खाली जा फॉल्ट मॉडेल्स अधिकाधिक वास्तववादी होतील परंतु त्रास म्हणजे सर्किटची संख्या घटक देखील खूप वेगाने जात आहेत फंक्शनल ब्लॉक्सची संख्या आणि संख्या ट्रान्झिटर जेणेकरून आपण खरोखर त्यांची तुलना करू शकत नाही ट्रान्झिस्टरची संख्या बरेच उच्च असेल तर संभाव्य दोषांची संख्या देखील जास्त असेल परंतु निश्चितच ते असतील आपण त्या पातळीवर दोष मॉडेल करू शकत असल्यास अधिक अचूक तर मग आपण या पातळीवरील विविध फॉल्ट मॉडेल्सवर त्वरीत पाहूया तर उच्च पातळी वर्तणूक पातळी फॉल्ट मॉडेल येथे मी म्हटले आहे की सर्किट स्पेसिफिकेशन काहींमध्ये निर्दिष्ट केलेले आहे व्हेरिलॉग किंवा व्हीएचडीएल सारख्या उच्च स्तरीय डिझाइन डिस्क्रिप्शन भाषा आणि आम्ही काही दोष परिभाषित करतो जे या भाषेच्या बांधकामासंदर्भात आहेत त्यांच्यासारख्या काही गोष्टी मी समजावून सांगत आहे जसे आपण म्हणता की काही चल स्थिर किंवा निम्न स्तरीय राज्यात कायमस्वरूपी असतात जसे आपण न्याय्य प्रयत्न करूया ते समजावून सांगा व्हॅरिलोगमध्ये आपण व्हेरिएबल राईट निश्चित करू शकता तर आपण पूर्णांक परिभाषित करू शकता आपण त्यास थोडेसे परिभाषित करू शकता आपण जेव्हाही परिभाषित कराल ते म्हणू द्या मी पूर्णांक X ची व्याख्या करूया परंतु तसे हार्डवेअर जर मी पाहतो की हा एक्स रजिस्टरमध्ये मॅप केला असेल तर आपण त्याची रुंदी 32 एक्स असेल असे समजू येथे मॅप केलेले आता सर्किट कनेक्शनच्या संदर्भात प्रत्येक रजिस्टरमध्ये ए वीजपुरवठा कनेक्शन ग्राउंड करण्यासाठी आणखी एक कनेक्शन असेल आउटपुट म्हणू या येथे येत आहेत आता व्हीडीडी डिस्कनेक्ट झाल्यामुळे या स्तरावर काही दोषांबद्दल विचार करूया काही कारण तर व्हीडीडी डिस्कनेक्ट झाले आहे म्हणून आपण वाचल्यास व्हीडीडी डिस्कनेक्ट झाले असल्यास फ्लिप फ्लॉपची सामग्री सर्व बिट्स 0 वर पहात असतील तर तुम्हाला सर्व 0 मिळेल त्याचप्रमाणे जर ग्राउंड डिस्कनेक्ट झाले असेल आणि आपण ते वाचण्याचा प्रयत्न करा आउटपुट आपल्याला दिसेल की सर्व आऊटपुटमध्ये व्ही डीडी आहे ज्याचा अर्थ सर्व 1 आहे तर जे काही दोष असेल आपण ज्या मॉडेलचा असा विचार करीत आहात की त्यावरून पत्रव्यवहार झाला आहे त्या पत्राचा अर्थ निम्न स्तराचा आहे हार्डवेअरला त्या हक्काची जाणीव त्यानंतर येथे उल्लेख केलेला दुसरा दोष असे म्हणतात X च्या समान असाईनमेंट स्टेटमेंट कार्य करत नाही याचा अर्थ असा की आपण हे देत आहात असाईनमेंट्स परंतु एक्स एक्सला एक्स Y ची अभिव्यक्तीचे मूल्य दिले जात नाही स्वतःचे मूल्य तसेच पुन्हा हार्डवेअरच्या बाबतीत काय म्हणायचे आहे ते होऊ शकते येथे माझ्याकडे एक रजिस्टर आहे जे समजा की एक्स ची व्हॅल्यू ठेवू तर माझ्याकडे एक स्टेटमेंट आहे एक्स बरोबर वाय म्हणून येथे एक सर्किट आहे जी वायच्या मूल्याची गणना करत आहे आणि ते येथे आहार घेत आहे आणि स्वाभाविकच प्रत्येक रजिस्टरमध्ये एक प्रकारचे लोड नियंत्रण इनपुट असावे लागते आता तु जिथे हा भार डिस्कनेक्ट झाला आहे त्या दोषांचा विचार करा असं असलं तरी हे लोड कनेक्शन जोडलेले मिळत नाही तर मग काय होईल हा वाय कधीही लोड होणार नाही तर असाईनमेंट ही असाईनमेंट कधीच होणार नाही चला तर मग आपण पुढच्याकडे जाऊ जर एखाद्या प्रकारच्या बांधकामासाठी तर असे म्हणतात की त्यापैकी एकतर अन्य मार्ग कधीच नाही घेतले एकाधिक मार्गात असेच घडते जर स्विच कन्स्ट्रक्ट प्रमाणेच काही शाखा कधीच नसते घेतले तर तुम्ही येथे देखील समस्या सारखीच असल्याचे पहा जसे जेव्हा आपल्याकडे बहु मार्ग शाखा असेल तर आपण येथे किंवा तेथे किंवा तेथे जात आहात एक प्रकारचा असू शकतो डेमोल्टीप्लेक्सर जो कोणता मार्ग अनुसरण करायचा ते निवडत आहे आता त्यात काही चूक झाल्यामुळे डिमॉल्टीप्लेसर काही ओळी नेहमीच निवडल्या जाऊ शकतात किंवा काही ओळी असू शकतात कधीच योग्य निवडले जात नाही कंट्रोल सर्किटमध्ये काही अडचणींमुळे या प्रकारच्या गोष्टी होऊ शकते तर येथे एल्सट कन्स्ट्रक्शन किंवा स्विच म्हणून चूक म्हणून या दोषांचे गोषवारा बांधकाम काढत आहोत त्याचप्रमाणे कंट्रोल लूप साठी लूप समजा काही कार्यान्वित करण्यासाठी समजा लूपसाठी असंख्य वेळ लूप एकतर नेहमीच कार्यान्वित केला जातो किंवा कधीच कार्यान्वित केलेला नाही तर पुन्हा कंट्रोल सर्किटमध्ये काही त्रुटीमुळे जे लूप उजवीकडे नियंत्रित करते साधारणपणे लूप काउंटर कमी केला जाईल आणि 0 ची तपासणी केली जाईल 0 सर्किट काम करत नाही तर हे नेहमी 0 असे नाही असे म्हणत असते तर लूप पुढे जाईल आणि वर आणि जर एखाद्या चुकीमुळे असे म्हटले गेले की ते नेहमी 0 च्या बरोबर असते तर लूप कधीच नसतो जा ते लगेचच बाहेर येईल म्हणून अशा गोष्टी उच्च पातळीवरील वर्तन स्तरावरील फॉल्ट मॉडेलमध्ये दर्शविल्या जातात स्पष्टपणे या अंतिम सर्किट प्राप्तीकरणाच्या दृष्टीने फारच अचूक नसते परंतु काही उद्योग हे पध्दती वापरतात कारण त्यांच्या बाबतीत अगदी कमी जटिलतेचा संबंध आहे इतरांशी संबंधित फॉल्ट मॉडेल दंड देखील पुढे आपण फंक्शनल फॉल्ट मॉडेलवर येऊ या जिथे आपण असे गृहीत धरता आमचे सर्किट रजिस्टर ट्रान्सफर स्तरावर निर्दिष्ट केले आहे जिथे आमच्याकडे कार्यान्वित ब्लॉक आहेत रजिस्टर अॅडर मल्टिप्लायर्स मल्टिप्लेक्सर्स बस इ आता फंक्शनल लेव्हल फॉल्ट मॉडेलची एक समस्या म्हणजे ती सामान्य म्हणजे काही नाही फॉल्ट मॉडेल जे मल्टिपेकरवर लागू केले जाऊ शकते आपण डीकोडरवर अर्ज करू शकत नाही आपण हे करू शकत नाही एक मेमरी लागू तर तेथे एक मल्टिप्लेसरसाठी विशिष्ट असे काही फॉल्ट मॉडेल असतील एक फॉल्ट मॉडेल आहे जे मेमरीसाठी विशिष्ट आहे परंतु एकदा आपण हे फॉल्ट मॉडेल परिभाषित केले की ते खूप कार्यक्षम असू शकतात आणि चाचणी संच असू शकतो पूर्णपणे थेट व्युत्पन्न मी मल्टीप्लेसरचे उदाहरण देतो की ते कसे कार्य करते तर आम्ही 4 ते 1 मल्टिप्लेसरचे उदाहरण घेतो तर 4 ते 1 मल्टिप्लेसरसाठी 4 डेटा सांगा इनपुट A0 A1 A2 आणि A3 आहेत ते निवडलेले इनपुट व्हॅल्यूज एस 0 आणि एस 1 आणि एक आउटपुट एफ आहे तर आता आपण चाचणी वेक्टर कसे तयार करू ते दर्शवू थेट मल्टीपेक्सरच्या कार्यात्मक वर्तन बघू तर ती या स्लाइड मध्ये दर्शविली आहे येथे पहा आपण आपला मल्टिप्लेसर पाहतो हे 4 इनपुट आहेत निवडलेले ओळी आहेत आणि आउटपुट आता येथे मी आवश्यक असलेल्या टेस्ट वेक्टरना थेट लिहित आहे तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर आपण हे कसे करीत आहात पहिली गोष्ट म्हणजे आपण भिन्न मूल्ये वापरत आहोत एस 0 एस 1 जोड्या तर पहिल्या 2 ओळींमध्ये 0 0 ओळ आहे दुसर्या 2 ओळीत 0 1 आहे पुढील 2 पंक्ती 1 0 आहेत आणि शेवटच्या ओळी 1 आहेत तर पहिल्या 2 ओळी A0 निवडण्यासाठी समजा पुढील 2 ओळी समजा A1 निवडण्यासाठी पुढील 2 A2 निवडण्यासाठी आणि शेवटचे 2 समजा आता A3 निवडण्यासाठी चला पाहूया तर मी 0 0 एस 0 आणि एस 1 लागू करते तर आता A0 निवडलेले आहे तर मी काय असे म्हणू शकतो की मी ० च्या बरोबरी A0 लागू करतो आणि ते तपासते आउटपुट 0 आहे की नाही मी ए 1 बरोबर 1 लागू करतो आणि आऊटपुट 1 आहे की नाही हे तपासते परंतु मी इतर 3 इनपुटवर रिव्हर्स लॉजिक व्हॅल्यू का वापरत आहे कारण आपण असा युक्तिवाद करू शकता जेव्हा मी ए 0 निवडत आहे तेव्हा हे ए 1 ए 2 ए 3 आम्हाला योग्य माहित असले पाहिजे परंतु मी अर्ज करीत आहे रिव्हर्स व्हॅल्यू कारण जर यात काही चूक असेल तर मी A0 ओळ सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु त्या कारणामुळे एकतर A1 किंवा A2 किंवा A3 दोष निवडला जात आहे तर मध्ये एक मिसमॅच असेल आउटपुट समजा सामान्यत A0 निवडले गेले तर मी 0 होत आहे परंतु चुकून A1 A2 असल्यास ए 3 निवडत आहे मला 1 मिळेल जेणेकरून मी दोष शोधू शकतो त्याचप्रकारे सामान्यत हे 1 असते आणि इतर काही इनपुट निवडल्यास मला मिळेल a तर नेहमीच मला असे म्हणायचे आहे की जर आपल्याला आउटपुटमध्ये मिसमॅच सापडला तर आम्ही एखादा दोष शोधतो तर समान ओळीच्या इतर जोड्यांसह गोष्ट घडत आहे पुढील जोडीमध्ये आम्ही ए 1 ने निवडत आहोत अॅपलिंग एस 1 0 आणि एस 0 तर आपण एका प्रकरणात ए 0 ए 1 ला 0 इतर केस ए 1 च्या समान लावत आहात 1 च्या बरोबर इतर उलट आहेत 1 1 1 0 0 त्याच प्रमाणे येथे आम्ही A2 निवडतो 0 1 येथे आम्ही A3 निवडतो 0 1 तर आपण पहा की आम्ही हे 8 चाचणी वेक्टर लिहिले आहेत जे ही ओळखू शकतील मल्टीप्लेसरमध्ये काल्पनिक दोष आपल्यास मल्टीपेकरसाठी हेच हवे आहे हे आपण पहात आहात योग्यरित्या कार्य करा आपल्याला यापेक्षाही कशाचीही गरज नाही आणि दुस गोष्टी जी आपण पहाल मूळ मल्टीप्लेक्सरमध्ये 6 इनपुट योग्य होते म्हणून 26 64 होते तर 64 चाचणी नमुन्यांऐवजी मी केवळ कसोटी नमुने केले हे त्यातील एक प्रमुख उद्दीष्ट आहे चाचणी निर्मिती पद्धत आहे जिथे परीक्षेची संख्या लागू केली जाण्याची शक्यता कमी असू शकते कमी तर आपल्याकडे 2 एन ते 1 मल्टिप्लेसर असल्यास सामान्य करण्यासाठी आम्हाला 2 एन 1 चाचणी नमुन्यांची आवश्यकता असेल आणि मी म्हटल्याप्रमाणे सर्व कार्यशील दोष शोधले जाऊ शकतात जसे काही इनपुट लाइन चुकीची निवडली गेली आहे काही ओळी सतत 0 किंवा 1 वर निश्चित केल्या जातात या सर्व दोषांच्या या सोप्या संचाद्वारे ते चाचण्या शोधू शकतात परंतु आपण ही रणनीती पाहू शकता की आपण डीकोडरसाठी इतर कोणत्याही कार्यात्मकसाठी वाढवू शकत नाही अवरोधित करा यासाठी आपल्याला पुन्हा अशा प्रकारचे कार्यशील वर्तन विश्लेषण करावे लागेल आणि आपल्याला चाचणी वेक्टर शोधले पाहिजेत परंतु एकदा आपण ते सक्षम केले की हे अगदी सोपे आहे आता स्ट्रक्चरल लेव्हल फॉल्ट मॉडेलवर येऊ या जे बहुधा सर्वत्र वापरले जाते आणि सामान्य येथे सर्किट निर्दिष्ट केले आहे नेटलिस्ट म्हणजे काही ब्लॉक्सचे इंटरकनेक्शन सामान्यत गेट्स आणि फ्लिप फ्लॉपच्या पातळीवर कारण बहुतेक स्ट्रक्चरल फॉल्ट मॉडेल प्रस्तावित आणि चर्चा केली गेली आहे ते सर्किटला गेट्सची किंवा साठीची नेटलिस्ट मानतात अनुक्रमिक सर्किट्स देखील उजवीकडे फ्लॉप होतात आता इथे एक मजेशीर गोष्ट अशी आहे की आपण ते गृहित धरू फंक्शनल ब्लॉक्समध्ये कोणतेही दोष नसतात गेट्स फॉल्ट फ्री असतात इंटरकनेक्शन असतात ब्लॉक दरम्यान सदोष असू शकते तर आम्हाला काय म्हणायचे आहे समजा आपल्याकडे एक सर्किट आहे 3 गेटस सर्किट सिंपल घेऊ तर या फॉल्ट मॉडेलनुसार आम्ही असे म्हणत आहोत की या दरवाजांमध्ये कोणताही दोष असू शकत नाही हे गेट्स अगदी ठीक आहेत दोष केवळ परस्पर संबंधांवरच होऊ शकतात यात काही अपयश येऊ शकते इंटरकनेक्शन किंवा हा इंटरकनेक्शन आपण या गोष्टीमुळे पहा आपण काय म्हणू शकता ते या फाटकासाठी असू शकते जर आपण या फाटकाकडे पाहिले तर आपण असे म्हणू शकतो या गेटची एक ओळ कायमस्वरूपी ० ला चिकटलेली आहे 0 वर अडकले म्हणजे ते नेहमी 0 वर असते या इंटरकनेक्शन इंटरकनेक्शन लाइनमुळे हे दोष म्हणून ओळखले जाऊ शकते चुकून एक अयशस्वी होते या ओळीने नेहमी 0 वर किंवा तत्सम येथे असते परंतु पुन्हा आपण पहा मी पुन्हा सांगत आहे की हे सर्व शारीरिक दोषांचे प्रकटीकरण आहे मी असे म्हणत आहे की 0 येथे अडकले आहे येथे फॉल्ट आहे परंतु याचा अर्थ असा नाही की शारीरिकदृष्ट्या ही वायर सदोष आहे शारीरिकदृष्ट्या ते होऊ शकते की या फाटकाच्या आत काही चूक आहे परंतु ही ओळ नेहमी 0 वर असते असे वर्तन करीत आहे ठीक आहे तर असे गृहित धरले गेले आहे ब्लॉक्स फॉल्ट फ्री आहेत आणि इंटरकनेक्शन्स सदोष असू शकतात तर मूलभूत कल्पना म्हणजे परस्पर संबंधांमध्ये कोणताही दोष नसल्याचे सुनिश्चित करणे आणि ते असू शकतात लॉजिक 0 आणि लॉजिक 1 सिग्नल दोन्ही ठेवण्यात सक्षम तेथे 2 लोकप्रिय स्ट्रक्चरल फॉल्ट मॉडेल आहेत जे वापरले जातात प्रथम एक सर्वात लोकप्रिय आहे याला फॉल्ट मॉडेल आणि स्टिक अट म्हणतात दुसर्याला ब्रिजिंग फॉल्ट मॉडेल म्हणतात फॉल्ट मॉडेलमध्ये अडकले पाहिजेत हे अगदी सोपे आहे असे म्हणतात की काही सर्किट लाइन लॉजिक 0 वर कायमस्वरुपी निश्चित केले जातात किंवा लॉजिक 1 म्हणजे आम्ही त्यांना 0 वर अडकलेले किंवा 1 ला अडकलेले असे म्हटले आहे हे एक अतिशय लोकप्रिय फॉल्ट मॉडेल आहे आणि त्याचे विश्लेषण केले गेले आहे आणि असे आढळले आहे की ते प्रत्यक्षात मॉडेल करू शकते बर्याच वास्तववादी शारीरिक अपयश आणि नक्कीच हा दोष आपण आहात की नाही हे गृहित धरत नाही सीएमओएस किंवा टीटीएल किंवा इतर कोणतेही तंत्रज्ञान वापरुन हे तंत्रज्ञान स्वतंत्र आणि प्रसिद्ध आहे एका विशिष्ट ओळीसाठी ए म्हणू द्या दोष एकतर या ० प्रमाणे अडकल्यासारखे दर्शविले जाते किंवा आपण सहजपणे 1 किंवा स्लॅश 1 वर स्लॅश 0 किंवा एक अडकलेला लिहा आता एक मुद्दा लक्षात घ्या की तो या फॉल्टमध्ये आहे मॉडेल फॅनआउट स्टेम्स आणि फॅनआउट शाखा या प्रमाणे स्वतंत्र रेषा मानल्या जातात आकृती एफ फॅनआऊट स्टेम आहे आणि एफ 1 एफ 2 फॅनआउट शाखा आहेत त्यांना स्वतंत्र मानले जाते ओळी का ते पाहूया स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करूया तर आपल्याकडे हा गेट आहे हे आउटपुट एफ आहे आणि हे आऊटपुट 2 फॅनआऊट शाखा एफ 1 आणि वर जाईल एफ 2 आणि या फॅनआउट शाखा शक्यतो काही अन्य गेट्सच्या इनपुटवर जात आहेत हे आहे एक गेट दुसरा गेट तिथे आता पाहू म्हणजे विद्युत विद्युतप्रवाह बोलत एफ 1 एफ 2 एकसारखे आहेत तर तेथे जे काही व्होल्टेज असावे तेच व्होल्टेज एफ 1 आणि एफ 2 मध्ये आले पाहिजेत पण तुम्ही पहा येथे काही दोष असू शकतात असे सांगू शकते की येथे एक विच्छेदन आहे हे समजा असे वायर जे या आऊटला जोडलेले असेल आणि तेथे गेट आहे येथे डिस्कनेक्शन ज्यामुळे हे गेट इनपुट ते ० वर आहे तसे वागत आहे तर मी ते दर्शवितो कारण एफ 1 0 फॉल्टवर चिकटून राहिले आहे परंतु स्पष्टपणे या फॉल्टचा F2 वर परिणाम होणार नाही किंवा त्याचा प्रभाव एफ वर होणार नाही हे होईल केवळ या गेटच्या इनपुटवर परिणाम करा म्हणजेच एफ 1 मध्येही या इच्छेनुसार एफ 2 मध्ये दोष असू शकतो एफ 1 किंवा एफपासून स्वतंत्र व्हा परंतु तथापि जर एफ येथे एक दोष असेल तर तो दोष दोन्हीकडे जाईल एफ 1 आणि एफ 2 कारण सिग्नल ट्रान्समिशनची दिशा ही ठीक आहे तर यामुळे फॅनआउट स्टेम आणि शाखांचे दोष त्यांना 3 भिन्न दोष मानले जातात एक उदाहरण घेऊ या ही 2 इनपुट एक्सओआर फंक्शनची नॅन्ड रीलिझेशन आहे तर तेथे 4 आहेत 2 इनपुट नॅन्ड गेट तर आपण पाहू शकता की येथून एक फॅनआउट कनेक्शन आहे येथे आणि येथून दुसरे तर मी त्यानुसार वेगवेगळ्या ओळींची नावे ठेवली आहेत ही ए आणि डी आहे 2 फॅनआउट शाखांना ए 1 ए 2 म्हणतात हे बी बी 1 बी 2 आहे आणि हे सी आहे आणि हे सी 1 सी 2 आहे तर सर्किटमध्ये किती रेषा आहेत हे मोजल्यास आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि १२ तर सिक्युटमध्ये एकूण १२ ओळी आहेत तर आता तुम्हाला किती मोजायचे असेल तर दोषांवर अडकलेले एकूण आहेत तर प्रत्येक ओळी 0 वर अडकली जाऊ शकते किंवा ए कॅन प्रमाणे 1 वर अडकली जाऊ शकते 0 किंवा 1 असू बी 0 किंवा 1 असू शकते A1 0 किंवा 1 असू शकते म्हणून मी फॅनआउट शाखा आणि देठा बनवल्या आहेत स्वतंत्र ए 2 0 किंवा 1 असू शकते तर अशा प्रकारे 12 रेषांसाठी आपण दोषांमधे अडकलेल्या 24 संभाव्यतेची गणना करू शकतो तर यासाठी सर्किट आम्ही मोजू आणि सांगू शकतो की तेथे 24 फॉल्ट्स अडकले आहेत चला काही तपशील पाहू फॉल्ट मॉडेलवर अडकण्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे सिंगल स्टक फॉल्ट असे म्हणतात सर्वात लोकप्रिय वापरले त्याच्या साधेपणामुळे हे फॉल्ट मॉडेल म्हणतात की फक्त एक ओळ ठराविक वेळी सर्किट सदोष असू शकतो येथे जरी 12 रेषा असल्या तरी एका वेळी 1 ओळ सदोष असेल हे फॉल्ट मॉडेल उद्योगात सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते आणि आपण हे स्पष्टपणे करू शकता हे मोजू शकते कारण प्रत्येक ओळीत 2 दोष असू शकतात 0 वर अडकले किंवा 1 ला अडकले तर कसे अनेक दोषांवर अडकलेले असू शकतात आम्ही आधीच मोजले आहे की 24 असू शकतात अशा चुकांमुळे ते 24 होईल तर ते के तर जर तेथे 12 ओळी असतील आणि जर आपण ते गृहित धरले तर एका वेळी 1 चूक होत आहे तर तेथे 2 के संभाव्य दोष असतील तर या प्रकरणात संख्या फॉल्टमध्ये एकल अडकले 24 असेल आता जर आपण एकच फॉल्ट होण्याचे निर्बंध दूर केले तर आमच्यात कोणतीही मनमानी होऊ शकते ह्युइटींग फॉल्ट्सची संख्या याला फॉल्ट मॉडेल मल्टिपल स्टिक असे म्हणतात हे असे म्हणतात सर्किट लाईनची संख्या अशा वेळी दोषांवर अडकू शकते तर जर आपण सर्किटमध्ये के लाईन्स असतील तर मल्टीपलची एकूण संख्या अडकली असेल दोष 3 के असेल 1 बरं हा नंबर कसा येत आहे आपल्याकडे एक सर्किट आहे ते पाहू ओळींची संख्या एकावेळी प्रत्येक ओळीकडे पहा पहिली ओळ 3 राज्यात असू शकते म्हणजे ते एकतर चांगले असू शकते ते 0 वर अडकले जाऊ शकते ते 1 वर अडकले जाऊ शकते दुसरी ओळ करू शकते 3 राज्यात चांगल्या 0 ला अडकले 1 ला अडक तिसरे ओळ देखील 3 राज्यात चांगली असू शकते अडकली आहे 0 येथे अडकले तर अशा प्रकारच्या रेषा आहेत तर संभाव्यतेची एकूण संख्या 3 ते 3 असेल मध्ये 3 के वेळा 3 के आणि या संयोजनांपैकी एक संयोजन सर्व रेखा दर्शविते फॉल्ट फ्री तर त्यापासून आपण एक घटक का कमी करतो 3 के 1 म्हणून बर्याच सदोष परिस्थिती असू शकतात तिथे बरोबर k के 1 तर तुम्ही पाहता की अगदी लहान सर्किटसाठी जेव्हा आपल्याकडे 12 3 12 इतके असेल 1 आहे 5 3 लाखांपेक्षा जास्त होत आहे तर सर्वात मोठ्या सर्किट्सचे काय होईल एकाधिक अडकले दोष हे आभासी असीम हक्क असतील म्हणूनच लोक दोषात अडकलेल्या एकावर चिकटतात आणि त्यांचे विश्लेषण करा परंतु एक मनोरंजक परिणाम आहे ज्यामुळे आम्हाला चांगले वाटते चाचणी संच जो सर्व एकल शोधतो चुकांमुळे अडकले असता दोषांवर अडकलेल्या मोठ्या प्रमाणातील एक टक्केवारी देखील शोधेल तो किमान आहे टक्क्यांहून अधिक हे वेगाने सिद्ध झाले आहे आणि सत्यापित देखील केले गेले आहे आणि आहेत काही विशिष्ट प्रकारच्या सर्किटचे काही परिणाम जसे की एखाद्या सर्किटमध्ये फॅनआउट नसल्यास कनेक्शनस याला सर्किट सारख्या वृक्ष असे म्हटले जाते ज्याशिवाय विशिष्ट ओआर विशेष नॉर गेट नसलेले आणि नाही आणि किंवा नंद उत्तर दरवाजे नाहीत मग हे सिद्ध केले जाऊ शकते की चाचणी वेक्टरचा कोणताही संच दोषांमधे अडकलेल्या सर्व एकाच व्यक्तीची ओळख पटवते त्याच बरोबर सर्व अनेक अडकलेले दोषदेखील शोधू शकतात तर हे परिणाम आम्हाला सांगतात की फॉल्टमध्ये अडकलेला एकच अडचण तितकासा वाईट नाही जर आपण सर्व अडकलेले आढळल्यास दोष आम्ही काही प्रकरणांमध्ये सर्व दोषांमधे अडकलेल्या एकाधिक टक्केवारीचे मोठे प्रमाण देखील त्यांना शोधू शकतो आपण काही उदाहरणे पाहू या येथे आपल्याकडे एक साधा 2 इनपुट आणि गेट आहे आम्ही एकल चिकटून आहोत आता चुकांवर अडकलो तर मी म्हणतो की या आणि गेटची चाचणी घेण्यासाठी मला टेस्ट वेक्टर ० ० १ ० आणि १ १ आवश्यक आहेत का जर आपण फक्त बघितले तर त्याठिकाणी 0 1 जर मी 0 1 लागू केले तर आउटपुट 0 होईल तर त्यात काय दोष आढळू शकतात ते शोधू शकतो 1 वर अडकले कारण साधारणपणे आउटपुट 0 होते परंतु जर ए देखील 1 ला निश्चित केले असेल तर दोन्हीही 1 1 असेल आउटपुट बदलेल त्याचप्रमाणे जर आउटपुट लाइन 1 वर अडकली तर आउटपुट देखील बनते बदल हे 1 0 त्याच प्रमाणे बी वरील दोष ओळखेल हे शोधेल की जर बी 1 वर अडकलेला असेल तर आउटपुट बदलेल आणि एफ 1 देखील बदलेल ठीक 0 0 चाचणी वेक्टर एक एन्ड गेटसाठी निरुपयोगी आहे यामुळे कोणताही दोष कोणताही एकल दोष आढळणार नाही कारण आउटपुट 0 आहे फक्त 1 एफ मध्ये अडकले असल्यास परंतु A मधील दोषांसाठी किंवा बी असेल कोणताही बदल नाही परंतु जर मी 1 1 लागू केला तर मी हे सर्व 3 दोष शोधू शकतो कारण साधारणपणे आउटपुट मिळेल 1 असेल जर या 3 सदोष्यांपैकी कोणतेही असेल तर आउटपुट 0 बरोबर होईल आता आपण 4 इनपुट आणि गेट वर जाऊ या आपल्याला 4 इनपुट आणि गेट दिसतील आम्हाला 5 टेस्ट व्हेक्टरांची आवश्यकता आहे 16 2 4 ऐवजी नाही येथे आम्हाला 1 कमी आवश्यक आहे आपणास 0 1 1 1 0 1 1 1 याने त्रुटी A सापडेल 0 ला अडकल्यास हे सहजपणे तपासू शकते की 0 येथे अडकले आहे तर आउटपुट बदलेल आणि एफ अडकले 1 १ 0 1 1 ला बी 2 वर 1 ला अडकलेले आढळेल 1 1 0 1 लाइन सी वर 1 आणि 1 1 1 0 मध्ये अडकलेले आढळेल डी वर 1 ला अडकलेले सापडेल आणि त्याचप्रमाणे 1 1 1 1 या सर्व ओळींवर 0 वर अडकलेला आढळेल तर केवळ 5 चाचणी वेक्टर आवश्यक आहेत तर सामान्यत एन इनपुट आणि गेटसाठी आपल्याला एन प्लस 1 आवश्यक आहे अनेक चाचणी वेक्टर आणि 2 एन बरोबर नाही चला काही उदाहरणे घेऊ या 3 इनपुट अन्य ओर 3 इनपुट अनन्य ओर केवळ 2 आठवते चाचणी व्हेक्टर ० ० ० आणि १ १ १ पहा एक अनन्य ओआर गेट अनन्य ओआर गेट काय आहे याचा विचार करा इनपुटची विचित्र संख्या 1 असल्यास आउटपुट 1 असेल आणि आउटपुट जरी 0 असेल तर संख्या 0 योग्य आहे आता येथे पहिल्या चाचणी व्हेक्टरमध्ये समान संख्येने इनपुट आहेत 0 म्हणून 1 आणि येथे इनपुटची विचित्र संख्या आहे तर प्रथम आउटपुट 0 आहे येथे आऊटपुट 1 आहे आता जर इनपुटपैकी एखादे 1 अडकले असेल तर फॉल्ट म्हणून 1 ची संख्या अगदी विचित्रात बदलेल तर 0 0 0 1 मधील अडकलेले सर्व इनपुट शोधू शकतो दोष आणि अर्थातच आउटपुटही 1 फॉल्टवर अडकले त्याचप्रमाणे १११ येथे एक विचित्र संख्या आहे परंतु त्यापैकी कोणत्याहीात जर 0 चूक झाली असेल तर त्यांची संख्या समतुल्य होईल आऊटपुट 0 होईल तर 1 1 1 0 मधील सर्व फाईल शोधू शकतो आपले 4 इनपुट पहा एक्सओआर गेट विहीर दुर्दैवाने येथे आपल्याला 1 अतिरिक्त वेक्टर का आवश्यक आहे कारण हे सर्व 0 आणि सर्व 1 नमुन्यांची दोन्ही समान संख्येने आहेत तर दोन्ही बाबतीत आउटपुट 0 आहे तर मी 0 फॉल्टवर अडकलेले आउटपुट कसे शोधू त्यासाठी मी विषम संख्येसह 1 अतिरिक्त चाचणी वेक्टर आवश्यक आहे शेवटचा वेक्टर 0 येथे अडकलेला आउटपुट शोधतो फॉल्ट परंतु इतर 2 नेहमीप्रमाणे सर्व इनपुट 1 येथे अडकले 0 फॉल्ट्स वर अडकले आणि या दोन्हीसाठी केसेस आउटपुट 0 आहे म्हणूनच मी 1 फॉल्टसमध्ये अडकलेला आढळतो तर सर्वसाधारणपणे मी इनपुट एक्सओआर गेटसाठी एम 100 1000 जे काही असू शकते तर आपण तो गेट तयार करण्यास सक्षम असल्यास आवश्यक चाचणी वेक्टरची संख्या फक्त एकतर 2 किंवा 3 असेल २ जर मीटर विचित्र असेल आणि मीटर सम असेल तर हे एक्सओआरचे खूप चांगले वैशिष्ट्य गेट आहे आणि शेवटी आपण ब्रिजिंग फॉल्ट मॉडेल पाहू येथे आपण असे म्हणू की 2 किंवा त्यापेक्षा जास्त ओळी मिळत आहेत एकत्र शॉर्ट केलेले हे बर्याच शक्य आहे कारण मध्ये मध्ये रेषा खूप जवळून कार्यरत आहेत लेआउट आणि बनावट दरम्यान काही अपूर्णता असू शकतात या पुलांमुळे काहीतरी घडत आहे म्हणून आम्ही त्याला एआरई ब्रिजिंग किंवा ओआर ब्रिजिंग आणि ब्रिगेडिंग म्हणतात तर असे होते की येथे दोन ओळी आहेत आणि येथे एक शॉर्ट सर्किट आहे आम्ही काय म्हणालो आणि ते म्हणाले की असे मानले जाते की जणू काही एखादा निहित व प्रवेशद्वार आहे या कनेक्शनमुळे आणि येथे आणि गेटचे हे आउटपुट जात आहे दोन्ही जागा याचा अर्थ असा की जर इनपुटपैकी एक इनपुट 1 असेल तर इतर इनपुट 0 असेल या आणि च्या कारणास्तव तेथे ब्रिजिंग 0 आणि 1 चा एक AND असेल या दोन्ही ओळी 0 आणि 0 बरोबर होतील त्याचप्रमाणे OR मग ते AND किंवा OR आहे किंवा नाही हे आपण कोणत्या टेकनोलॉजी वापरत आहात यावर अवलंबून आहे सीएमओएससाठी मी सामान्यत पूल करीत आहे आणि आम्ही सकारात्मक किंवा नकारात्मक तर्क वापरत आहोत की नाही सकारात्मक तर्क म्हणजे उच्च व्होल्टेज 1 लो व्होल्टेज 0 आहे नकारात्मक तर्क म्हणजे उच्च व्होल्टेज 0 आहे लो व्होल्टेज 1 आहे आता उदाहरणादाखल मी शोधून काढलेले आणि ब्रिजिंग दर्शविले आहे त्यापैकी एक रेषा ब्रिजिंगमध्ये 0 तर इतर ओळी 1 म्हणून का कारण येथे पूल नसल्यास आउटपुट 0 किंवा 1 वर येईल ते 0 किंवा 1 होते परंतु या चुकीमुळे आउटपुट 0 आणि 0 वर येईल तेथे बदल होईल म्हणून मी करू शकतो योग्य ते शोधा तर हे आकृती मी जे सांगितले तेच दर्शवते पहिल्या प्रकरणात आपण या ओळी पाहू शकता आणि जी 2 गेटचे आउटपुट समांतर चालू आहेत त्यांना शॉर्ट ब्रिज मिळत आहे तर affectivly एक एन्ड इन्सर्ट आणि ऑपरेशन समाविष्ट केले आहे ज्याचे आउटपुट एफ वर जाईल आणि जी आणि ते OR पूल असल्यास तेथे ऑपरेशन योग्य होईल तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत पुढच्या लेक्चरमध्ये आपण पहात आहोत काही अधिक फॉल्ट मॉडेल्स आणि काही इतर म्हणजे ऑपरेशन्स ज्याद्वारे आम्ही सहसा कार्य करतो दोषांची संख्या कमी करा